ठिक आहे तर मग चला आता पुढच्या भागाकडे जाऊया आणि आपण अबसॉरबिंग बाउंडरी कंडिशन्स कडे वळूया तर आपण सर्व बिल्डिंग ब्लॉक्स एकत्र करू प्रथम आपण अपडेट समीकरणे स्पेस आणि टाइम बघू हे आपण कसे अपडेट करतो मग आपण एक मटेरियल या मध्ये घालू आता आपण हे वास्तविक मटेरियल कसे हाताळू शकतो ते बघू पुढची गोष्ट म्हणजे आपल्या कॉम्पुटेशनल बाउंडरी कुठेतरी संपुष्टात आणणे गरजेचे आहे मग आपण ती संपुष्टात आणू शकतो बरोबर म्हणून अबसॉरबिंग बाउंडरी कंडिशन्स या अबसॉरबिंग बाउंडरी कंडिशन्स आपण एफइएम च्या बाबतीत जे शिकलो त्या सारख्याच आहेत ओके पण आता आपल्याला त्या एफडीटीडी च्या भाषेमध्ये व्यक्त करायच्या आहेत ओके त्यामुळे जे एफइएम मॉडेल शिकले आहेत त्यांच्यासाठी हि थोडीशी उजळणी असेल तर अबसॉरबिंग बाउंडरी कंडिशन्स सामान्यतः आपण त्यांना एबीसीज अबसॉरबिंग बाउंडरी कंडिशन म्हणू ओके तीन प्रकारच्या असतात आणि हे सीइएम बाबतीत खरे आहे नाही कि फक्त एफडीटीडी च्या बाबतीत तर सामान्यतः हे सीइएम आहे ओके तर हि एक कॉम्पुटेशनल बाउंडरी आहे असे म्हणू तर पहिला प्रकार जो आहे त्याला लोकल एबीसी म्हणूयात ओके लोकल एबीसी चा अर्थ काय याचा अर्थ याचे मूल्य म्हणजे ज्या पद्धतीने मी बाउंडरी कंडिशन ची अंमलबजावणी करतो असे म्हणू कि बाउंडरी कंडिशन हा भाग फक्त फिल्ड्स च्या लोकल स्थानिक मूल्यावर अवलंबून आहे दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही ओके या शब्दावरून च समजते कि हि लोकलस्थानिक एबीसी आहे मग तुम्ही पहिले होते उदाहरणार्थ तुमच्या एफइएम मध्ये स्पेशल डेरीवेटीव्ह च्या जागी ठेवले होते तर फिल्ड चे फक्त त्याच बिंदू वरील मूल्य इतर कोणतेही नाही बरोबर हाच या साठीचा सर्वात सोप्पा मार्ग आहे दुसरा आहे ग्लोबल एबीसी ज्याचा अर्थ असा कि बाउंडरी कंडिशन ची अंमलबजावणी करण्यासाठी मला बाउंडरी वरची सर्व मूल्ये माहित असणे गरजेचे आहे खरेतर तुम्ही हे आधीच शिकले आहे इंटेग्रल इक्वेशन मेथड मध्ये जेव्हा तुम्ही बाउंडरी वर कंटूर इंटेग्रल लिहिता त्या एका समीकरणात कंटूर वरचे सर्व फिल्ड्स असतात तर हि बाउंडरी कंडिशन आहे कारण तुम्ही ती फक्त बाउंडरी ला लावत आहात पण ग्लोबल बाउंडरी कंडिशन ची अंमलबजावणी या सगळ्यांवर अवलंबून आहे आणि तिसरे जे खरेतर व्यावसायिक सॉफ्टवेअर मध्ये खूप लोकप्रिय आहे आणि या सगळ्याला अबसॉरबिंग माध्यमेमीडिया म्हणतात ओके तर यातील सर्वात लोकप्रिय जे आहे त्याला म्हणतात पीएमएल परफेक्टली मॅचड लेयर्स जे आपण शिकणार आहोत तर याचे तत्व असे आहे कि तुम्ही इथे दुसरे मटेरियल ठेवा ज्याच्या मध्ये शोषून घेण्याचा गुणधर्म असेल ओके तर मला अश्या मटेरियल ची रचना करायची आहे जे मूलतः तरंगवेव्ह शोषून घेईल आणि परत मागे पाठवेल तर नूमेरिकेल रिफ्लेक्शन नसेल तर आपण एफइएम मध्ये खरेतर लोकल एबीसी शिकलो इंटेग्रल इक्वेशन मेथड मध्ये तुम्ही ग्लोबल एबीसी पाहिले आणि थोड्या वेळाने आपण अबसॉरबिंग माध्यमे मीडिया शिकणार आहोत वापरण्या साठी सर्वात सोप्पी एबीसी अर्थातच लोकल एबीसी आहे मुलांनो तर आपण परत एकदा हि लोकल एबीसी एफडीटीडी मध्ये वापरू आणि मग आपण अबसॉरबिंग माध्यमेमीडिया कडे जाऊ तर इथली काही नावे ऐतिहासिक नावे इंगक्विस्ट आणि माजदा हि नावे आहेत इंगक्विस्ट हि शब्दरचना नाही इंगक्विस्ट आणि माजदा तर हे शास्रज्ञ आहेत ज्यांनी सीइएम च्या साहित्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड ऑर्डर एबीसीज चे योगदान दिले तर हे खूप पूर्वी १९७७ मध्ये बरोबर आणि मग मूर नावाच्या व्यक्तीने १९८१ मध्ये त्याचा एफडीटीडी साठी पहिल्यांदा वापर केला तर एफडीटीडी हि काही फार जुनी पद्धत नाही शिवाय हि लोकप्रिय होण्यासाठी याची फक्त कॉम्पुटिंग पॉवर सुधारण्याची गरज आहे तर गेल्या ३० वर्षांपासून हि पद्धत वापरात आहे वेळ ०५१९ पहा आणि तेव्हा पासून या मध्ये खूप अत्याधुनिक सुधारणा झाली आहे ओके तर पूर्वी एफइएम च्या केस मध्ये जेव्हा आपण लोकल एबीसी शिकलो तेव्हा आपण काय केले आपण तरंगवेव्ह समीकरणइक्वेशन पाहिले बरोबर तर आता आपण आपल्या नेहमीच्या तरंगवेव्ह समीकरणइक्वेशन कडे परत जाऊ आणि आपल्याला माहित आहे कि याचे उत्तर हे Eαej या प्रकारचेस्वरूपाचे आहे तर हि उजळणी आहे हे आपल्या सर्वाना माहिती आहे तर आता मी हे समीकरणइक्वेशन लिहिण्याचा प्रयत्न करतो किंवा हेच मी वेगळ्या पद्धतीने स्पष्ट करतो समजा हे समीकरण इक्वेशन मी खालील पद्धतीने लिहिले कि जे फर्स्ट ऑर्डर डेरीवेटीव्ह असेल तर समीकरण १ हे उजव्या आणि डाव्या या दोन्ही बाजूने जाणाऱ्या तरंगांनी सोडवू शकतो पण समीकरण २ आणि समीकरण ३ चे काय ते सुद्धा उजव्या आणि डाव्या दोन्ही तरंगांचे समाधान करतात का तर नाही बरोबर समजा मी पहिले समीकरण घेतले कुठला E याचे समाधान करेल किंवा हे समीकरण सोडवू शकेल उजवी कडे जाणारा तरंगवेव्ह बरोबर समजा मी घेतले मला फर्स्ट डेरीवेटीव्ह jk आणि सेकंड डेरीवेटीव्ह jwc आणि w ck हि उत्तरे मिळतात आणि याचे समाधान होते बरोबर तर याचे समाधान झाले आणि सेकंड डेरीवेटीव्ह मला ओके पण ते दुसरे समीकरण सोडवू शकत नाहीत तर आपण हे तरंग वेव्ह समीकरण इक्वेशन एquation कसे मिळवले ते आठवा म्हणजेच एबीसी हि एफइएम आहे आपण एका ठराविक दिशेने जाणारा प्लेन तरंग वेव्ह घेतला होता आणि विचारले होते कि या तरंगवेव्ह समीकरण इक्वेशन एquation ने सध्या होणारी स्थितीकंडिशन कोणती स्पेशल डेरीवेटीव्ह मधले संबंध काय आणि आपण ते बाउंडरी ला लावले होते असे म्हणू कि हे निर्वात पोकळीतून प्रवास करणाऱ्या तरंगांनावेव्हज ना तंतोतंत लागू होते हेच आपण इतर कोणत्याही दिशेने प्रवास करणाऱ्या तरंगांनावेव्हज ना लागू केले तरयामुळे काही चुका होतील आता हेच तत्व वापरू असे म्हणू कि उजव्या बाजूला कॉम्पुटेशनल मिडीयम ची बाउंडरी आहे तर उजव्या बाजूची बाउंडरी ओके तर बाउंडरी आणि तरंगवेव्ह असे प्रवास करतात आणि मी हि कंडिशन लागू करतो मी हि कंडिशन लागू करतो आणि तिथे फक्त निर्वात पोकळी आहे तर उजवी कडे जाणाऱ्या तरंगांनावेव्हज ना काही नूमेरिकेल रिफ्लेक्शन दिसेल का इथे हि तरंगवेव्ह असा प्रवास करत आहे तर तो कसा प्रवास करत आहे त्याच्या यी ग्रीड एफडीटीडी वरच्या यी सेल वरचा प्रवास प्रत्येक वेळी अपडेट होत आहे मी हालचालगती अपडेट करत आहे असे वाटतेय कि स्पेस आणि टाइम आता या बाउंडरी ला धडकेल आणि उजव्या बाजूला कॉम्पुटेशनल डोमेन नाहीये बरोबर त्यामुळे मला काही बाउंडरी कंडिशन्स लावाव्या लागतील आणि मी या बाउंडरी कंडिशन्स लावतो बरोबर आहे ना हे हो हि सर्वात उजवी बाउंडरी आहे सर्वात उजव्या बाउंडरी वर स्क्याटरर्स हे नेहमी बाउंडरी डाव्या बाजूला असतात मग आता इथे काय होईल सर्वसाधारण चांगलेच बरोबर जर हा वन डी प्रॉब्लेम असेल तर इथे अजिबात अडचण नाही कारण हि अगदी योग्यपरिपूर्ण बाउंडरी कंडिशन आहे बरोबर तर योग्यपरिपूर्ण आहे आणि हिच केस एफइएम मध्ये पण होती वन डी हे योग्यपरिपूर्ण आहे तिथे रिफ्लेक्शन होणार नाही हे नेहमीच खरे आहे ओके